रेसिप्रोसिटी थेरम फॉर कंडकटर्स I आपण चर्चा केली आहे की कशा प्रकारे पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड तसेच चार्जेस कंडक्टर च्या जवळ वागतात या लेक्चर मध्ये मी आता प्रश्न विचारणार आहे कि समजा माझ्याकडे असेल काही फिक्स्ड कंडक्टर्स स्पेस मध्ये ते कोणत्याही शेप आणि साईज मध्ये असू शकतात परंतु ते फिक्स्ड आहेत आणि मी घेऊन येईल काही चार्जेस जसे की Q1 Q2 Q3 किंवा चार्ज डिस्ट्रीब्यूशन एखादा ρ r प्राईम आणि मला ही सिच्युएशन मिळेल कारण हा चार्ज प्रोड्यूस करेल इलेक्ट्रिक फील्ड आणि प्रोड्यूस करेल σ या सर्वांच्या सरफेस वरील सरफेस चार्जेस आणि पोटेन्शियल V असणार आहेत V1 इथे V2 इथे V3 इथे σ1 σ2 σ3 इथे आणि आपल्याला माहित आहे याचे उत्तर याच्या मदतीने मी कॅल्क्युलेट करू शकतो का सेम सिच्युएशन साठी सेम फिक्स्ड चार्जेस फिक्स्ड कंडक्टर जर आता मी डेन्सिटी चेंज केली आणि घेऊन आलो दुसरा ρ2 r प्राईम चला याला म्हणूयात ρ1आणि इतर चार्जेस तर हे आहे सेकंड सिच्युएशन आणि ही आहे फर्स्ट सिच्युएशन मला मिळेल σ2 इथे म्हणूयात प्राईम σ1 प्राईम σ2 प्राईम V1 प्राईम V2 प्राईम V3 प्राईम σ3 प्राईम मी या दोघांना रिलेट करू शकतो का कारण शेवटी हे सेम सिच्युएशन आहेत मी सेम सिच्युएशन रिलेट करू शकतो का कंडक्टरचा विचार करता मी दोन्ही रिलेट करू शकतो का आपण दाखवू या की अशाप्रकारे सुंदर पणे एनर्जीचा विचार करता येतं आपल्याला रिझल्ट म्हणून काय मिळतं तर ज्याला म्हणतात रेसिप्रोसिटी थेरम जरी हे मॅथेमॅटिकली एक थेरम वापरून करता येत असलं ज्याला म्हणतात ग्रीन्स थेरम तरी आपण ते करणार नाही आपण याच्याकडे पाहणार आहोत फिजिकली एनर्जीचा विचार करता आणि तुम्ही पहाल की कशाप्रकारे दोन सिच्युएशन्स रिलेटेड आहेत हि अतिशय सुंदर एक्झरसाइज आहे तर आता मी चेंज करणार आहे नोटेशन थोड्या प्रमाणात आता मी म्हणेन की इथे हा एखादा कण्डक्टींग सरफेस आहे जर जास्त सरफेस असतील तर मी म्हणेन कि प्रत्येक कण्डक्टींग सरफेसवर पोटेन्शियल असणार आहे v1 r फक्त याच्यावरच नाही तर सर्व जागेवर इथे असणार आहे v1 r पोटेन्शियल काही चार्ज डिस्ट्रीब्यूशन ρ1 आणि काही चार्ज डिस्ट्रीब्यूशन σ1 r मुळे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे असेल स्फेरिकल सरफेस आणि मी त्याच्या समोर चार्ज ठेवला आहे मी नंतर तो एक्झाम्पल सोडवणार आहे इथे हा इंड्यूस करेल काही निगेटिव्ह चार्जेस इथे आणि काही पॉझिटिव्ह चार्ज मागच्या बाजूवर आणि काही पोटेन्शियल सर्व जागेवर तर ही आहे सिच्युएशन 1 मी घेणार आहे सेम कंडक्टर आणि चेंज करेन चार्ज डिस्ट्रीब्यूशन ρ2 प्रमाणे जेणेकरून सरफेस वरील पोटेन्शियल होईल v2 r सरफेस वर आणि जनरल मध्ये v2 r आणि याच्या वरील चार्ज डिस्ट्रीब्यूशन होईल σ 2r उदाहरणार्थ येथे अनालॉजी असणार आहे हा स्पियर घेणे या Q च्या ऐवजी समजा मी ठेवला लाईन चार्ज इथे आता मी रिलेट करू शकतो का दोन सिच्युएशन्स तर सिच्युएशन 1 आणि सिच्युएशन 2 पासून माझ्याकडे आहे ρ1 याच्यामध्ये जो मला देतो पोटेन्शियल v1 आणि सरफेस चार्ज σ1 कंडक्टरच्या सरफेस वर माझ्याकडे इथे आहे सिच्युएशन 2 ज्याच्या मध्ये माझ्याकडे आहे चार्ज डिस्ट्रीब्यूशन ρ2 जे मला देईल पोटेन्शियल v2 आणि सरफेस चार्ज σ2 कंडक्टरवर रेसिप्रोसिटी थेरम डीरायव्ह करण्यासाठी आपण सुरुवात करूयात ऑब्झर्वेशन पासून आणि आपण त्याची चर्चा केली आहे सुरुवातीच्या काही लेक्चर्स मध्ये हे ऑब्झर्वेशन आधारित आहे सुपरपोझिशन प्रिन्सिपल वर जे सांगतं जर दोन चार्जेस असतील तर नेट फिल्ड असणार आहे दोन फिल्डचे ऍडिशन याचा अर्थ मुळात असा होतो की पोटेन्शियल v r अवलंबून आहे ρ r वर लिनियर पद्धतीने आणि म्हणून मी E ऍड करू शकतो आणि याचा अर्थ काय होतं तर जर एखादा पोटेन्शियल असेल ρ r मुळे जर मी चेंज केली डेन्सिटी काही फॅक्टर f ने ρ r तर संबंधित पोटेन्शियल बदलेल पोटेन्शियल V r हे आहे लिनियर डिपेन्डन्स f हा असू शकतो ग्रेटर दॅन 1 स्मॉलर दॅन किंवा दुसरे काही आता घेऊयात हे दोन सिच्युएशन्स आणि बदलूयात डेन्सिटी ρ1 r पासून ρ 2 r अशा प्रकारे लिहून ρ1 r प्लस फॅक्टर f ρ2 मायनस ρ1 f व्ह्यारी होतो 0 आणि 1 मध्ये जर f असेल 0 माझ्याकडे असेल चार्ज डेन्सिटी ρ1 जर f असेल 1 तर चार्ज डेन्सिटी असेल ρ2 याचा परिणाम म्हणून पोटेन्शियल v1 r जाईल V2 r वर जे असेल v1 r प्लस f ρ2 मायनस ρ1 या f च्या मधून जे असेल 0 आणि 1 च्या मध्ये हे अगदी बरोबर नाहीत अशाप्रकारे आपण हे करत आहोत f बदलून 1r2r1rf2 10≤f≤1 V1rV2rV1rf2 10≤f≤1 तर इनिशियल डिस्ट्रीब्यूशन ची एनर्जी त्याला म्हणूयात W1 जी असणार आहे 1 हाफ इंटिग्रेशन ρ1 r V1 r dv प्लस कारण ते आहेत सरफेस चार्जेस त्यामुळे इथे एनर्जी असणार आहे या सरफेस कॉन्ट्रीब्युशन पासून जी असेल 1 हाफ इंटिग्रेशन σ1 r V1 सरफेस r ds निश्चितपणे इथे असणार आहे फॅक्टर 1 ओवर 4 πε0 जो मी बाहेर ठेवत आहे मला जास्त लिहायची इच्छा नाही मी याला नंतर आत घेऊन येतो W114π0121rV1rdV121rV1surfacerds चला पाहुयात की काय घडते जेव्हा मी चेंज करतो चार्ज डिस्ट्रीब्यूशन पुढच्या चार्ज डिस्ट्रीब्यूशन W2 इतके W2 हा सुद्धा सेम असणार आहे 1 ओवर 4 πε0 या इथे 1 हाफ इंटिग्रेशन ρ2 r V2 r dv प्लस 1 हाफ σ2 r V2 सरफेस ds वर तर मी चेंज केली आहे एनर्जी W1 पासून ते W2 पर्यंत मी याला बदलू शकतो ρ थोडक्यात बदलून W214π0122rV2rdV122rV2surfacerds तर मी काय करणार आहे जर मी घेतली एखादी इंटरमिजिएट डेन्सिटी ρ r जी असेल ρ1 प्लस f ρ2 मायनस ρ1 इंटरमिजिएट पोटेन्शियल असणार आहे V1 प्लस f V2 मायनस V1 मग वर्क डन f चेंज करण्यासाठी df इतके ते येईल पोटेन्शियल V r मी घेऊन येत आहे एक्सट्रा डेन्सिटी जी असेल df ρ2 मायनस ρ1 इंटिग्रेटेड dr प्लस V r सरफेस आणि किती एक्स्ट्रा चार्ज येणार आहे सरफेस वर हे येणार आहे df σ2 मायनस σ1 मी काही एक्स्ट्रा चार्ज ds आत ठेवला आहे हे असेल चेंज याला प्रामुख्याने लिहूयात जेव्हा मी हे करेन Vr हे दुसरे काही नसून असणार आहे V1 प्लस f V2 मायनस V1 मी याला मल्टिप्लाय करत आहे ρ2 मायनस ρ1 च्या साह्याने आणि इंटिग्रेट करत आहे ओवर df निश्चितच इथे असणार आहे वोल्युम इंटीग्रल f जो बदलतो 0 पासून 1 पर्यंत आणि वोल्युम इंटीग्रल असणार आहे dr तर मला इथं ठेवायचा आहे प्लस सरफेस टर्म सिमिलर सरफेस टर्म या स्ट्रक्चर प्रमाणे एक्सेप्ट ρ2 आणि ρ1 रिप्लेस होईल σ1 आणि σ2 सोबत तसेच V राहील सरफेस वरील v चला याला कॅल्क्युलेट करूयात तर हे येणार आहे v1 r ρ2 मायनस ρ1 मी करत आहे इंटिग्रेशन ओवर f dr प्लस आता माझ्याकडे आहे इंटिग्रेशन ओवर f df तर मला मिळेल 1 हाफ इंटिग्रेशन V2 मायनस V1 गुणिले ρ2 मायनस ρ1 dr f इंटीग्रल ने कंप्लीट केलेले आहे प्लस सरफेस टर्म आणि हे असायला हवे W2 मायनस W1 जे आपण कॅल्क्युलेट केलेले आहे आता मी राहिलेल्या स्टेप्स तुमच्याकरिता सोडत आहे तुम्ही राहिलेल्या अल्जेब्रा च्या स्टेप पूर्ण करणार आहात आणि लिहिणार आहात फायनल रिझल्ट फायनल रिझल्ट येणार आहे की माझ्याकडे आहे इंटिग्रेशन V1 ρ2 dr प्लस इंटिग्रेशन V1 सरफेस σ2 ds ओवर कंडक्टरचा सरफेस हे असणार आहे इक्वल टू इंटिग्रेशन V2 σ1 dr प्लस इंटिग्रेशन V2 सरफेस σ1 ds तर आपण रिलेट केला आहे पोटेन्शियल आणि डेन्सिटी एका सिच्युएशन पासून पोटेन्शियल आणि डेन्सिटी दुसऱ्या सिच्युएशन मधील तर हे आहे रेसिप्रोसिटी थेरम चे स्टेटमेंट आणि याचा वापर खूप परिणामकारक रित्या करता येतो जर मला माहित असेल उत्तर एका सिच्युएशनमध्ये तर मला माहिती असेल उत्तर दुसऱ्या सिच्युएशन साठी दिलेल्या जॉमेट्री साठी V12drV1surface 2dsV21drV2surface1ds आता घेऊ पहिले एक्झाम्पल हे अतिशय सिम्पल एक्झाम्पल आहे जर मला कॅल्क्युलेट करायचा असेल कण्डक्टींग स्पियर वरील पोटेन्शियल डिस्टन्स d वर ठेवलेल्या चार्ज पासून तर हा चार्ज असणार आहे Q आणि हा आहे अनचार्जड स्पियर मला जाणून घ्यायचा आहे चार्ज वरील पोटेन्शियल आणि आपण चर्चा केल्याप्रमाणे मागील लेक्चर मध्ये या संपूर्ण स्पियर वर असणार आहे सेम पोटेन्शियल या स्पियर चा रेडियस दिलेला आहे R आणि स्पियर सेंटर पासून चार्ज चे डिस्टन्स आहे d याअगोदर दाखवल्याप्रमाणे चला सुरुवातीला आपण रेसिप्रोसिटी थेरम वापरण्याच्या ऐवजी वापरूया वेगळी ट्रिक आणि तेव्हा आपण दाखवूयात कि दोन्ही पासून एकच उत्तर मिळते हा चार्ज इंड्यूस करतो कंडक्टर च्या सरफेसवर आता या साईड वर असणार आहेत नेगेटिव्ह चार्ज इथे जास्त डेन्स असतील लेस डेन्स असेल बॅक साईडवर आणि बॅक साइडवर असणार आहेत पॉझिटिव्ह चार्ज तर नेट चार्ज Q असेल 0 आता हा संपूर्ण स्पियर आहे सेम पोटेन्शियल वर सेंटरमधील पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायला सोपा आहे आता हे असेल 1 ओवर 4 πε0 Q ओवर d म्हणजेच याच्या मुळे असणारे पोटेन्शियल अधिक हे छोटे छोटे चार्जेस इथे हे असणार आहे समेशन चला आता याला डिवाइड करूयात छोट्या छोट्या सरफेस एलिमेंट मध्ये Q I प्रत्येक सरफेस एलिमेंट डिव्हायडेड बाय 4 πε0 कारण प्रत्येक एलिमेंट पासून सेंटर चे डिस्टन्स सेम आहे r नोटीस करा की समेशन Qi आहे 0 कारण हा स्पियर अन्चार्ज्ड आहे आणि त्यामुळे याचे उत्तर येते 1 ओवर 4 πε0 Q ओवर d फक्त चला आता हा प्रॉब्लेम सोडवूयात रिसिप्रोसिटी थेरम वापरून V14π0QdQi4π0R14π0Qd since Qi0 रेसिप्रोसिटी थेरम मध्ये मी घेणार आहे दोन सिच्युएशन्स पहिली सिच्युएशन असेल जिथे हा चार्ज Q असणार आहे डिस्टन्स d वर आणि सेकंड सिच्युएशन असणार आहे जिथे चार्ज असणार नाही परंतु मी देईन चार्ज समजा मी देईन Q स्पियरला हे असेल माझे दुसरे सिच्युएशन तर या आहेत माझ्या सिच्युएशन्स चला पाहुयात मी काय लिहू शकतो या दोन सिच्युएशन मध्ये या केसमध्ये चार्ज डेन्सिटी ρ1 असणार आहे चला घेऊयात या स्पियरचा सेंटर ओरिजिन म्हणून तर सेंटर आहे ओरिजिन मग ρ1 लिहिता येतो समजा हे असेल x डायरेक्शन तेव्हा मी लिहू शकतो ρ1 हा Q डेल्टा ऑफ r मायनस dx अशाप्रकारे इथे काही σ1 असणार आहे सरफेसवर परंतु σ1 बरोबर आहे 0 आणि तिथे काही पोटेन्शियल आहे V1 जे मला माहित नाही इथे सरफेसवर काही V1 असणार आहे आणि इथे असणार आहे V1 सर्व प्लेस वर चला घेऊयात सिच्युएशन 2 सिच्युएशन 2 मध्ये ρ2 आहे 0 बाहेर कुठेही चार्ज नाही परंतु इथे आहे σ2 जे असेल Q ओवर 4 π r स्क्वेअर ओवर सरफेस आणि मला माहित आहे बाहेरील V2 ते असेल 1 ओवर 4 πε0 हे असणार आहे सरफेस वरील स्पेरीकल चार्ज मुळे तर इथे असणार आहे q ओवर r तर मला माहित आहे V2 σ2 ρ2 माहीत असलेले सिच्युएशन साठी मला जाणून घ्यायचे आहे की काय असेल उत्तर या केस मध्ये वापरुयात रेसिप्रोसिटी थेरम मला याला पुसू द्या मी याचा वापर इथे करणार आहे हे आपल्याला सांगते कि इंटिग्रेशन V1 ρ2 dV प्लस इंटिग्रेशन V1 सरफेस σ1 ds बरोबर इंटिग्रेशन V2 ρ1 dv प्लस इंटिग्रेशन V2 सरफेस σ2 ds ρ2 आहे 0 आणि त्यामुळे हा टर्म होईल 0 हे इथे σ2 असायला हवे V1 सरफेस हा मला कॅल्क्युलेट करायचा आहे हे सेम असणार आहे सर्व सरफेसवर कारण हे आहे कण्डक्टींग सरफेस गुणिले σ2 ds σ2 तर V1 मी बाहेर घेऊ शकतो हा आहे कॉन्स्टंट σ2 ds दुसरे काही नसून हा संपूर्ण चार्ज आहे आणि सेकंड सिच्युएशन तर V1 मला देईल V2 ρ1 V2 असणार आहे 1 ओवर 4 πε0 Q ओवर r आणि हा जेव्हा मल्टिप्लाय करतो ρ1 सोबत या येथे आणि इंटिग्रेट करतो तेव्हा मला हे देईल r बरोबर d आणि म्हणून मला दुसऱ्या केस मध्ये मिळणार आहे 1 ओवर 4 πε0 Q ओव्हर d हे आहे V2 आणि ρ1 मला देईल Q या q प्लस V2 मुळे हे असायला हवे σ1 मी चुकीचे लिहिले आहे V2 हा पुन्हा एकदा आहे कॉन्स्टंट V2 हा याच्या ओव्हर कॉन्स्टन्ट आहे आणि σ1 इंटीग्रेटेड ओव्हर आहे 0 आणि म्हणून हे मला देईल 0 आत तुम्ही पाहू शकता कि हा q कॅन्सल होतो आणि मला मिळते V1 बरोबर 1 ओवर 4 πε0 Q ओवर d आणि हे आहे रेसिप्रोसिटी थेरम पुढच्या लेक्चर मध्ये मी सोडवणार आहे आणखी एक एक्झाम्पल रेसिप्रोसिटी थेरम चा वापर करून